कोर्स मध्ये आपले स्वागत आहे डिसास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर माझे नाव राम सतीश आहे आयआयटी रुड़कीच्या आर्किटेक्चर आणि प्लानिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक आज आम्ही खासकरुन अल साल्वाडोर मधील पुरोगामी घरांच्या बाबतीत चांगल्या चांगल्या पद्धतींबद्दल विचार करण्याविषयी चर्चा करणार आहोत हा देखील एक महत्त्वाचा अध्याय आहे जो बिल्ड बॅक बेटर मध्ये संकलित केला गेला आहे जो मीकल लायन्स आणि थियो थियोल्डडमॅन आणि कॅमिलो बोआनो यांनी संपादित केला आहे आणि सराव पासून त्यांनी सर्व धडे कसे आणले हे या सराव बाजूने आहे आणि येथेच कॉन्सेपिसियन हेररेरोस आणि टॉमस मटा यांच्या सहाय्याने कारमेन फेरर कॅल्वो यांनी हे संपादित केले आहे तर हा एक अध्याय आहे 2001 साल्वाडोर मध्ये झालेल्या अर्थक्वेकनंतर रीकॉन्स्ट्रुकशनचे काम कसे सुरू झाले आणि त्यांनी राबविलेल्या प्रक्रिया काय आहेत व त्या कशा आहेत याबद्दल आपण काय शिकत आहोत यावर मी चर्चा करणार आहे त्या प्रांताला व त्या भागातील इतर प्रथांनाही माहिती दिली आणि हे आपल्याला काय प्रकारचे करावे आणि काय करू नये आणि समुदायाचा सहभाग कसा घ्यावा याबद्दल काही प्रकारचे मार्गदर्शनही देत आहे आणि सहभागाचे टप्पे कोणते आहेत आणि प्रत्येक संस्थांच्या भूमिका काय आहेत आणि त्यामध्ये एक पार्टीसिपेशन पार्टनरशिप आणि कोऑर्डिनेशन आणि सुपरव्हीजन देखील आहे तर या सर्व गोष्टी एकत्रितपणे प्रोजेक्ट मॅनॅजमेण्टच्या प्रकारात टाकल्या तुमच्यापैकी बर्याच जणांना कमीतकमी आशियाई भौगोलिक क्षेत्रातून कदाचित तुमच्यापैकी बर्याच जणांनी एल साल्वाडोर विषयी ऐकले नसेल सेंट्रल अमेरिकेतील सर्वात छोटा देश कोणता आहे तर एल साल्वाडोर मधील सुमारे 48 रहिवासी दारिद्र्यात किंवा अत्यंत गरीबीत राहतात म्हणूनच जर आपण नॉर्थ अमेरिकेतून पाहिले तर येथेच एल साल्वाडोर येतो आणि आपल्यातील बर्याच जणांना हे समजले पाहिजे की अमेरिका नॉर्थ अमेरिका आणि सौथ अमेरिका अगदी भिन्न अमेरिकेतही अगदी भिन्न आहे अस्तित्वात आहे आणि मोठी आव्हाने अस्तित्त्वात आहेत नॉर्थ अमेरिकन प्रदेशात आणि सौथ अमेरिकेत जरी त्यांच्यात सर्वात श्रीमंत मानिंग क्षेत्र आहे आणि सर्वात श्रीमंत नैसर्गिक सौंदर्य आहे परंतु सौथ आफ्रिकेच्या केव्हमध्ये सामान्यपणे अर्थक्वेक होणाऱ्या अर्थक्वेकंमुळेही त्यांना वेगवेगळ्या आव्हानांसह असमानतेने वितरित केले गेले आहे इतर वर्गांमध्ये आम्ही पेरूच्या बाबतीत देखील चर्चा केली आहे की त्यास कसे वागवले गेले आणि आज आम्ही अल साल्वाडोरबद्दल चर्चा करणार आहोत तर ही विशिष्ट डिसास्टर 2001 आणि 200000 हून अधिक घरे नष्ट करीत आहेत आणि आधीपासूनच अस्तित्त्वात असलेल्या आपणास माहित असलेल्या घरांची कमतरता देखील आहे शिवाय अर्थक्वेकतही त्यात भर पडली आहे तर या अस्तित्त्वात असलेल्या कमतरता काय आहेत अस्तित्त्वात असलेल्या असुरक्षा 78 ते 92 या काळात एक अत्यंत क्रूर सिविल वॉर चालू आहे ज्याने 125000 हून अधिक लोकांना ठार मारले आहे आणि ज्या क्षणी आपण सिविल वॉर बद्दल बोलत आहात त्याचा अर्थव्यवस्थेवर आणि मोठ्या मूलभूत सुविधांवर परिणाम झाला आहे 1986 मध्ये त्यानंतर पुन्हा सण साल्वाडोरमध्ये तीव्र अर्थक्वेक झाला आहे 2001 आणि 1998 च्या आधी 40 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत या चक्रीवादळ मिचने 250 लोकांचा बळी घेणारा गंभीर पूर निर्माण केला आहे आणि संघर्षानंतरच्या पुनर्स्थापना प्रक्रियेच्या सर्वात यशस्वी अनुभवांवर परिणाम झाला आहे तर 2001 मध्ये हा एक मोठा अर्थक्वेक आहे याचा परिणाम 30 दिवसांच्या कालावधीत झाला आहे त्याचा परिणाम 6 पॉईंट रिश्टर स्केलचा अर्थक्वेक झाला आहे आणि सुमारे 85 नॅशनल क्षेत्राचा परिणाम झाला आहे आणि आता येथे तुम्ही पहाल की डोंगराळ भागात अनेक डिसास्टर येत आहेत डोंगराळ भागात तुम्हाला भूस्खलन दिसू शकतात अर्थक्वेकच नाही तर भूमी देखील सरकत नाही तर दुसरीकडे डोंगर दरडी आहे चक्रीवादळ आहे जे पुन्हा आहे तर ही एक धोकादायक घटना आहे जी अल साल्वाडोरच्या भूगोलामध्ये अस्तित्त्वात आहे आणि अर्थक्वेकनंतरची एक घटना म्हणजे अनेक एनजीओ चित्रात आल्या आहेत आणि त्यांना त्यांचा मदत करणारा हात किंवा पाठिंबा किंवा टेकनिक कौशल्य किंवा एक प्रकारचे आर्थिक पाठबळ द्यायचे आहे अशाच प्रकारे साल्वादोरन रेड क्रॉससह स्पॅनिश रेड क्रॉससारख्या वेगवेगळ्या रेड क्रॉस असोसिएशनची वेळ अशी आहे रेड क्रॉस असोसिएशनमध्ये त्यांचा कसा संबंध आहे त्यांनी एकमेकांशी कसे संबंध ठेवले आहेत जेणेकरून ते जगापासून वेगवेगळ्या भागांमधून आधीच शिकलेल्या पद्धती त्यांनी इतरांकडून शिकू शकतील म्हणूनच ते एकत्र आले आहेत आणि समाधान म्हणून पुरोगामी गृहनिर्माण सुरू करून कोर हाऊसिंग संकल्पनाऐवजी ते पुढे आले आहेत कारण त्यांनी जे काही शिकलात त्या वेगळ्या अनुभवांचा विचार केला आहे आणि येथूनच ते पुरोगामी समाधानासह पुढे आले आहेत तर एक म्हणजे पुरोगामी दृष्टीकोन म्हणजे काय ही वेगवेगळ्या टप्प्यात वाढीच्या मार्गाने विकसित केलेली घरे आहेत योग्य आणि बर्याच लोकांना पुरोगामी घरांच्या तुलनेत कोर हाऊस अप्रोच प्राप्त होतो कोर हाऊस अप्रोचमध्ये आम्ही एक कोर रेसिडिंग युनिट देतो आणि मग लोक त्यात भर घालतात म्हणूनच आपण येथे जे पाहू शकता त्यासारखेच ते एक प्रकारचे मोठे बनवण्याचा प्रयत्न करतात आपण काही मूलभूत गोष्टी पुरविल्या आहेत आणि मग लोक त्यात भर घालत आहेत हे आपल्याला माहित आहे जसे की प्रीझ्कर पुरस्कारात आलेली अलेजेंड्रोAlejandro's ची कामे येथे आहेत आणि आपण त्याचे कार्य पाहू शकता चिली मध्ये तर हे काय प्रदान केले गेले आहे आणि लोकांनी वाढत्या प्रमाणात काय केले आहे या ठिकाणी ते कसे सुधारित केले जातात परंतु येथे हे समजून घेतले पाहिजे की वाढीव प्रमाण जवळजवळ 100 टक्के वाढीसारखे आहे परंतु हे शक्य आहे की नाही याकडे एखाद्याने लक्ष घालणे आवश्यक आहे परंतु प्रगतीशील दृष्टिकोनातून पाहिले तर हे मूल निवासी मोठे घर बनवित नाही तर घर बनवित आहे हे आपल्याला पूर्णपणे माहित आहे पुरोगामी दृष्टिकोनाचा हा सर्वात महत्वाचा आस्पेक्टस आहे आणि जेव्हा 2001 मध्ये पहिला अर्थक्वेक झाला तेव्हा स्पॅनिश रेडक्रॉसने साल्वाडोरियन रेडक्रॉसच्या कृतीच्या योजनेनुसार पेट्स असलेल्या एल साल्वाडोरमध्ये अर्थक्वेकंसाठी विशेष योजना तयार केली होती आणि त्यामध्ये तीन टप्प्यांचा समावेश आहे एक आपत्कालीन अवस्था आहे स्थिरीकरण आणि पुनर्वसन आणि मानवतावादी मदत आणि रिकव्हरी आणि पुनर्रचना टप्पा जो अंतिम टप्पा आहे म्हणूनच आपत्कालीन टप्प्यात याबद्दल चर्चा होईल कारण अर्थक्वेक आणि भूस्खलनानंतर भंगार आणि शोध आणि बचाव यांनी मदत केली आणि आरोग्य निर्वासन शोध पुरवणारी पहिली मदत कुटुंब पुनर्वसन अन्न निवारा मूलभूत गरजा यासारख्या मदतफंड्स ंसाठी मदत घेण्यात आली आहे स्वच्छताविषयक परिस्थिती साथीच्या रोग आणि साथीच्या आजारांना मदत शिबिरांवर नियंत्रित करते तर हा संपूर्ण भाग आपत्कालीन टप्प्यात योगदान देतो एकदा लोक हळूहळू मानवतेच्या टप्प्यात स्थिर आणि पुनर्वसन करतात जिथे निवारा पाणी आणि स्वच्छता उपजीविका आणि मानसिक आरोग्यासाठी मानसिक आधार विस्थापित लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जागतिक रणनीती आखली जाते आणि रिकव्हरी आणि पुनर्रचना टप्प्यात मागील टप्प्यातील पाठपुरावा आणि हा टप्पा पायाभूत सुविधांची घरे आणि त्याचबरोबर समुदाय आणि आर्थिक विकासासाठी प्रोजेक्टांची ओळख आणि व्याख्या आहे रेडक्रॉस असोसिएशनची भागीदारी कशी एकत्र झाली आणि एक म्हणजे त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टर बिल्ट दृष्टिकोनसह पुनर्वसन आणि पुरोगामी लोकांबरोबर रीकॉन्स्ट्रुकशनचे दोन पर्याय होते ते एकत्र कसे येतात आणि पुरोगामी पध्दतीने ते ते कसे बनवतात याबद्दल गृहनिर्माण दृष्टीकोन एक म्हणजे रीकॉन्स्ट्रुकशनच्या प्रक्रियेत त्यांनी दिलेला एक महत्त्वाचा आस्पेक्टस म्हणजे भाग घेणारा आस्पेक्टस आणि समुदाय आणि ती एक सतत प्रक्रिया असणे आवश्यक आहे असे नाही की त्यांनी शिकलेला महत्त्वाचा धडा म्हणजे आपण वितरित करता आणि आपण दूर निघता सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे एखादी व्यक्ती आपली क्षमता कशी वाढवू शकते आणि ती त्यास कशी घेईल सतत दृष्टीकोन पर्यावरण संरक्षण आणि सांस्कृतिक घटकांची संवेदनशीलता म्हणूनच केवळ या प्रगतीशील दृष्टिकोनामुळे ती केवळ निवासस्थानांच्या बांधणीवरच संपली नाही परंतु मूळ डिझाइनची कल्पना केली गेली जेणेकरुन वापरकर्त्यांनी त्यांच्या संसाधनांवर आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या स्वत च्या काळात ते वाढविले आणि सुधारित केले तर संसाधनांवरील त्यांच्या स्वत च्या संभाव्यतेसह ते कसे विस्तृत होऊ शकतात तर या प्रगतीशील गृहनिर्माण दृष्टीकोनाची काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत अर्थक्वेक होण्यापूर्वी ज्या भूमीवर ते अस्तित्वात होते त्याच भूमीवर घरे बांधली गेली आहेत याबाबतीत त्यांचा विचार करण्यामागील एक कारण म्हणजे सर्वप्रथम त्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की यामुळे पुरात किंवा भूस्खलनाचा धोका होणार नाही म्हणूनच त्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की जवळपास जे काही शक्य असेल तेवढेच त्यांनी त्याच जमिनीवर किंवा कमीतकमी जवळपासच्या ठिकाणी बांधण्याची आवश्यकता आहे आणि कुटुंबांना जमीन मालकी होती कारण या आस्पेक्टसमध्ये मुख्य महत्वाचा आस्पेक्टस आणि गुजरात रिकव्हरीबद्दलही आम्ही कॅथोलिक मदत सेवांबद्दल चर्चा केली की ते त्यांच्या स्वत च्या जमिनीतील घरांचे व्यवस्थापन कसे करतात कारण सर्व प्रथम मालकीची भावना कायम ठेवली जाते ते ठीक आहे म्हणून अर्थक्वेक प्रतिकारातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण अर्थक्वेक प्रतिरोधक बिल्डींग्स असणार याची खात्री करुन घ्या आणि अर्थक्वेक कोसळल्याशिवाय पडलेल्या अर्थक्वेकचा प्रतिकार करण्यास तो सक्षम आहे तर हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की मानवी जीवितहानी होणार नाही आणि झालेल्या नुकसानीची दुरुस्ती वापरकर्त्याद्वारे केली जाईल जेणेकरून कमीतकमी हस्तक्षेप करून त्याची दुरुस्ती करता येईल आणि समुदाय स्वतःच शक्य तितक्या लवकर दुरुस्ती करू शकेल आणि घराचे कॉन्स्ट्रुकशन केलेले क्षेत्र सुमारे 42 स्वेअर मीटर आणि त्यापैकी roof 36 छप्पर असेल बाहेरील 6 स्वेअर मीटर मोजमाप असलेल्या 3 खोल्यांमध्ये विभागले ज्यायोगे समुदाय या प्रक्रियेत सामील झाला होता अशा प्रकारे सहभाग घेण्याच्या दृष्टीकोनातून हे अंमलात आणले गेले आहे तरीही समुदाय आपल्यात कसा सामील झाला आणि प्रक्रिया अंगभूत व प्रोजेक्ट मॅनॅजमेण्टचा आणि समुदायातील सहभागाचा कसा संबंध आहे या प्रक्रियेसह मी आपल्याशी चर्चा करीन घराच्या डिझाईनपासून घराच्या पूर्णतेपर्यंत संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आवश्यक तर तेथे तीन टप्पे आहेत पायाभूत स्ट्रक्चरल कॉलम स्ट्रक्चरल त्यातील मूलभूत स्ट्रक्चरल यासारख्या कोणत्याही स्ट्रक्चरल घटकांबद्दल आपण ज्या स्ट्रक्चरल घटकांची चर्चा करतो त्याचा पहिला टप्पा आहे आणि मग समाजातील प्रत्येक कुटुंबातील या व्यक्तींकडे काही प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या अकुशल श्रमदानात हातभार लागला आणि यामुळे सहभागही वाढला आहे आणि आता या क्षणी समुदाय स्वत ची घरे तयार करण्यासाठी काही प्रकारचे कौशल्य प्रदान करण्यासाठी पुढे येत आहे जिथे त्यांना स्वतःचे घर बनविण्याबद्दल सन्मान वाटतो दुसर्या टप्प्यात रेड क्रॉसने काही साहित्य पुरविल्या गेलेल्या संघटना आहेत उदाहरणार्थ लोकलरित्या उपलब्ध नसलेल्या पोकळ कॉंक्रिट ब्लॉक्स किंवा इतर कोणतीही सामग्री ज्याने इलेक्ट्रिक लोकल टेक्निकल टीम मार्फत आवश्यक टेकनिक सल्ला दिला आहे तर त्यानंतर साइट सुपरवायझर्स आणि पुन्हा साहित्य रेड क्रॉसने सामग्री कशी उपलब्ध केली आहे जी लोकल पातळीवर उपलब्ध नाहीत आणि तिसरा टप्पा ज्यामध्ये पोर्टेबल पाणीपुरवठा आणि घरगुती प्लंबिंग सिस्टम ज्या पूर्ण आहेत त्याबद्दल बोलत आहे सेवा यंत्रणा त्याचा एक भाग आता या संपूर्ण प्रक्रियेस समुदायाचा सहभाग कसा साधला गेला आहे ते म्हणजे त्यांनी सामाजिक संस्था समुदाय लोकल समुदाय यांच्यामार्फत त्यांच्या स्वत च्या नेटवर्कद्वारे संपर्क साधण्याविषयी बोलले कारण रेडक्रॉसचे कर्मचारी इतर कुठेतरी येतील जे कदाचित किंवा लोकल समुदायाशी परिचित नसू शकतात आणि तिथेच अॅडेस्को जो एक प्रकारची समुदाय संस्था आहे लोकल समुदाय आणि त्यात येणार्या आणि कार्य करणार्या विविध एनजीओ यांच्यात एक प्रकारचा संवाद बना त्या प्रक्रियेत काय होते समुदाय या एजन्सींवर विश्वास स्थापित करतात जे प्रत्यक्षात वाटाघाटी करू शकतात आणि दोन्ही गटांमधील संवाद तयार करू शकतात म्हणूनच सॅन व्हिएन्टे मधील 14 समुदायांचे संपूर्ण विश्लेषण केल्यावर त्यांनी पुनर्निर्माण प्रक्रियेसाठी त्या 14 मधील 9 समुदायांची निवड केली आहे तर या प्रगतीशील गृहनिर्माण प्रोजेक्टासाठी मुख्य म्हणजे त्यांनी सॅन व्हिएन्टे विभागातील टेकोलुका आणि वेरापाझ या दोन प्रमुख नगरपालिकांमध्ये आच्छादित केले आहे आणि प्रत्येक समुदायामध्ये एल आर्को ल्लानो ग्रान्डे एल पुएन्ते सांता क्रूझ दे पॅराइसो सॅन पेड्रो सँड जोस डी बोर्जास न्युवो ओरिएंटे सॅन अँटोनियो जिबोआ सॅन इसिड्रो तर हे सर्व जवळजवळ 582 घरे आहेत आता भूमीकाच्या कार्यकाळात सर्व प्रश्न सोडले गेले आहेत जे लोक यापूर्वीच या जमिनीचे कायदेशीर मालक होते किंवा त्यांच्याकडे जमीन मालकीची कागदपत्रे होती जेणेकरून या विशिष्ट समुदायांवर प्रक्रिया केली गेली आहे आणि या समुदायांना टाऊन हॉलकडून मदत मिळाली आहे आणि वकिलांची व्यावसायिक सेवा दिली गेली ज्यामुळे प्रक्रियेची किंमत कमी झाली एकदा त्यांच्याकडे याची कायदेशीर मान्यता प्राप्त कागदपत्र आहे तर हे प्रत्यक्षात आपल्यास माहित असू शकते प्रक्रियेत नियामक चौकट आणले जेणेकरून ते काही खर्च कमी करेल परंतु अशी काही कुटुंबे होती ज्यांची घरे रेल्वे कंपनीच्या मालकीच्या जमिनीवर आहेत कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे महसूल जमीन आहे तुमच्याकडे रेल्वेची जमीन आहे किंवा काही बाबतीत तुमच्याकडे मानिंग ऑथॉरिटीएस कडे जमीन आहे पण यामध्ये जे लोक रेल्वेच्या जमिनीवर राहतात ते किंवा इतर खासगी व्यक्तींकडे तर या लोकांना मालकीच्या कारणास्तव प्रोजेक्टातून वगळण्यात आले आहे म्हणूनच याचा विचार केला गेला आहे परंतु हे स्पष्टपणे पहावे लागेल की त्यांचे काय होते हे आपणास माहित आहे की ते कोणत्या प्रकारचे एनजीओ समर्थन देतात कारण मूलभूत कार्यकाळ देखील आपल्याला माहिती असलेल्या लाभार्थींच्या निवडीच्या निकषात मोठा फरक पडतो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही अंमलबजावणी कशी केली जाते हे समुदायांनी एकत्रितपणे घराचे डिझाइन तयार केले आहे जेणेकरून थिंक टँक प्रक्रिया तळाशी पातळीवरील परस्पर संवादांवर गेली आणि त्यांनी काय केले ते म्हणजे वास्तविक स्तर समजणे त्यांनी आपल्याला माहित असलेल्या ब्लॉक्सच्या केवळ दोन ओळींनी बाह्यरेखा बनविल्या की ही आपली जागा होईल म्हणून आपल्याकडे ही आपली खोली आहे आणि हाच व्हरांडा आहे जो आपल्याला माहित असलेली दुसरी खोली आहे मूलभूतपणे त्यांनी ब्लॉकच्या या दोन ओळी ठेवून मार्क आउट योजना आखली जेणेकरून त्यांना वास्तविकतेची जाणीव प्रत्येकास एका प्रमाणात मोजावी लागेल मग घरामध्ये एका युनिटचा समावेश आहे ज्यामध्ये एक छतावरील छप्पर आहे आणि कंक्रीटच्या पोकळ ब्लॉकने बनविलेल्या भिंती हॉरीझॉन्टल आणि व्हर्टिकल मजबुतीकरण केलेल्या आहेत हॉरीझॉन्टल आणि व्हर्टिकल जेव्हा आपल्याला अर्थक्वेक अर्थक्वेकविषयक कोर्सचा संदर्भ घ्यावा लागतो ज्यास व्हर्टिकल मजबुतीकरण आणि हॉरीझॉन्टल बँड वापरण्याची शिफारस केली जाते सिल बँड लिंटेल बँड रूफ बँड आणि प्लिमंट बीम आणि डायगोनल या सर्व गोष्टी ज्या ते अर्थक्वेक प्रतिरोधक फ्यूचर्सबद्दल बोलत आहेत आणि जसे आपण सांगत आहोत की एकूण मजला क्षेत्र 2 बेडरूम 9 वर्गात विभाजित आहे मीटर प्रत्येक आणि सामान्य वर्ग 18 स्वेअर मीटर आणि 6 स्वेअर मीटरचा पोर्च म्हणून मी तुमच्याशी 3 टप्प्यांच्या टप्प्याटप्प्याने चर्चा केली जे येथे एक पार्शिअल कॉन्स्ट्रुकशन आहे ज्या समुदायांमध्ये हे स्टेकहोल्डर्स आहेत या समुदायामध्ये त्यांनी या प्रक्रियेमध्ये एक प्रकारची अनौपचारिक कामगार आणि लोकल बिल्डर्स उपलब्ध करुन दिली कारण काही लोकल कॉन्स्ट्रुकशन व्यावसायिकांच्या एका गटासाठी कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्स्ट्रुकशन सुपरवाजर्स 30 च्या प्रत्येक गटासाठी काम घेतले होते तर तुमचा एकसुपरवाजर्स आहे कोण हे पहात आहे आणखी एक आहे जो एक सोसिअल प्रोमोटर आहे जो संपूर्ण समुदाय पातळीकडे पहात आहे आणि 50 ते 70 घरांसाठी सोसिअल प्रोमोटर म्हणून नियुक्त केले गेले आहे अशा प्रकारे एक स्पष्ट पारदर्शकता आहे आणि कोम्मुनिकेशनचा एक स्पष्ट प्रवाह आहे की घरगुती पासून ते कुटुंब पातळीपर्यंत समुदायापर्यंत आणि आपणास विविध छोट्या समुदायांमध्ये देखील माहित आहे तर त्यांनी जे केले त्या सुरुवातीच्या चरणात खोदकाम केले आणि कोर्सप्रमाणे पाया घातला अर्थक्वेक प्रतिरोधक रचना तयार केली गेली आहे आणि बेडरूममध्ये सुमारे 1 7 मीटर अंतरावर खिडकीच्या चौकटीच्या भिंती आणि भिंती बांधल्या गेल्या आहेत उर्वरित क्षेत्रे तर छप्पर बांधलेले आणि झाकलेले पेविंग आहे जेणेकरून हा एक टप्पा आहे कारण आपण व्हर्टिकल मजबुतीकरण पाहू शकता आणि स्टेज एक अर्ध्या तयार उत्पादनासह पूर्ण झाला आहे मूलभूत संरचनेवर छताच्या लहान भिंती खिडक्या नाहीत दारे नाहीत दुसर्या टप्प्यात मालकांनी पूर्ण केले म्हणून समुदायांनी देखील प्रदान केले आहे पूर्वीच्या टप्प्यात सामग्री पुरविली गेली कारण हे कॉंक्रिट ब्लॉक लोकल पातळीवर उपलब्ध नव्हते म्हणून एजन्सींनी कंक्रीट ब्लॉक्स प्रदान केले परंतु येथे समुदाय म्हणून त्यांनी विकसित केलेल्या उपलब्ध स्त्रोतानुसार त्यांच्या शक्यतेनुसार त्यांनी दारे आणि खिडक्या आणल्या आणि येथे सोसिअल प्रोमोटरव्यतिरिक्त मास्टर बिल्डर्स मास्टर बिल्डर्स आणि विटांचे कॉन्स्ट्रुकशन करणार्यांनी समुदायासाठी प्रशिक्षण प्रदान केले आहे जेणेकरुन तुम्हाला माहित असेल त्यांना मूलभूत कॉन्स्ट्रुकशन तंत्रे समजली आहेत कारण यामुळे उद्या त्यांना मदत होईल जर काही झाले तर ते स्वतःहून करू शकतात आणि दरवाजे खिडक्या आणि भिंती यांचे लिन्टल सर्व प्लास्टरिंग व त्यातील वॉटरप्रूफिंग भागासह समाप्त झाले आहेत बाहेरील भिंतींवर खडबडीत कोटिंग करून आणि संपूर्ण घरासाठी स्पर्श पूर्ण केले तर हा टप्पा 2 आहे परंतु जर आपण योगदानाकडे पाहिले तर रेड क्रॉसने अशी सामग्री उपलब्ध करुन दिली आहे जी लोकल पातळीवर उपलब्ध नाहीत आणि त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेचे आयोजन करण्यासाठी टेकनिक सहाय्य व देखरेखीसाठी काही प्रकारचे वोर्कशॉप उपलब्ध करून दिल्या आहेत कारण त्यांच्याकडेदेखील त्यांना प्रदान करण्याची आवश्यकता आहे समुदायांना टेकनिक सहाय्य आणि प्रति समुदाय एक मास्टर बिल्डर जेणेकरून प्रत्येक समुदायाने त्यांना एक मुख्य बिल्डर दिला आहे संपूर्ण 20 घरांकरिता आणि 11 सोसिअल प्रोमोटरसाठी एक वीट बनवणारे 582 म्हणूनच कुटुंबात त्यांनी ग्रेव्हल सॅण्ड आणि त्यासारख्या वस्तू तसेच दारे व खिडक्या अशी सामग्री उपलब्ध करुन दिली आणि प्रशिक्षण मिळवून देणाऱ्या कामगारांना ते पुरवले स्टेज 3 वर त्याची सेवा पूर्ण करणे पाणीपुरवठा व स्वच्छता येथे त्यांनी दोन नळांसह एक सिंक बसविला ग्रे वॉटर जोडण्याची एक यंत्रणा मलमूत्र विसर्जनासाठी प्रत्येक घरात एक प्रणाली आणि तेथे काही वोर्कशॉप देखील आयोजित केल्या गेल्या आहेत ज्या समुदायासाठी प्रशिक्षण घेतल्या गेल्या आहेत आणि तुम्हाला परस्पर संवाद माहित आहेत हे कसे ओळखावे हे समाजाला आवश्यक आहे कारण येथूनच समुदायाचे काय होते आणि त्यांच्या गरजा कसे जाणून घेत आहेत आणि सद्य परिस्थितीतील परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी समुदायाचे वर्णन करण्यासाठी सहभागी निदान लागू केले गेले आहे म्हणूनच हे या समुदायाच्या वर्णनात्मक आकर्षणाने त्यांच्या गरजा व गरजा आणि संभाव्यता यांचे वास्तविकपणे महत्त्व दिले आहे आणि या कॉन्स्ट्रुकशनानंतरही लोक विशिष्ट प्रशिक्षण प्रक्रियेत गुंतले आहेत कारण या सेवेचा आस्पेक्टस कसा राखला पाहिजे ग्रे वॉटर टेक ऑफ कसे करावे किंवा पाणीपुरवठा आस्पेक्टस स्वच्छताविषयक आस्पेक्टस किंवा कचरा विल्हेवाट कशी लावायची हे समजून घेणे आवश्यक आहे तर त्यांनी वरचेवरचे वाहून गेलेले पाणी घर देखभाल काढून घराभोवतालच्या परिसरातील स्वच्छतेचे प्रशिक्षण घेतले आहे नैसर्गिक अडथळे निर्माण करणे उतारांचे संरक्षण करणे झाडे लावणे आणि आपल्या ओळखीचे घर वाढविणे यासाठी काही प्रमाणात जागरूकता समुदायाद्वारे प्रोग्राम केली गेली आहे आणि यासह अनेक सार्वजनिक प्रोजेक्ट जसे की हॉगर डेल निनो ही शाळा बनविली गेली आहे जसे की शारीरिक व मानसिक अपंगांसाठी घर बांधले गेले असून तेथे 6 शैक्षणिक केंद्रे बांधली गेली आहेत समुदायाच्या गरजा भागवा आणि टाइमलाइन पाहता आमच्याकडे जवळजवळ 500 आहेत 2001 पासून मेपासून ते प्रोजेक्ट दस्तऐवजाचे नियोजन आणि मसुदा बनवण्यापासून काय निकाल लागला आहे त्यामुळे गरजा वेगवेगळ्या एजन्सींच्या सहकार्याचे संयोजन यांचे विश्लेषण केले गेले आणि त्यासह पुढे कसे जायचे आणि नंतर ऑगस्टमध्ये कुठेतरी पायलटहाउसचे कॉन्स्ट्रुकशन केले गेले आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरपासून आम्ही पाहतो की सोसिअल प्रोमोटर नेमले गेले आहेत आणि निविदा कागदपत्रे जारी केली गेली आहेत आणि यशस्वी कॉन्स्ट्रुकशन कंपन्यांना कॉन्स्ट्रुकशनांचा आस्पेक्टस पुढे चालू ठेवण्यासाठी देण्यात आले आहेत आणि येथेच आपण ज्या टप्प्यात अपूर्ण रचनाबद्दल चर्चा केली त्या मूलभूत सांगाडाचा घर आणि येथे आम्ही स्टेज दोन बद्दल बोललो जिथे समुदाय पुढे आले आहेत आणि त्यांनी काही साहित्य ठेवले आणि काही साहित्य खरेदी करण्यासाठी ते एकत्र काही फंड्स गोळा करतात आणि येथूनच दोन टप्प्यात आले आहेत आणि शेवटच्या टप्प्यात दोन होणार आहेत तेव्हा त्यांनी सेवेच्या पायाभूत सुविधांकडेही लक्ष दिले तर आता काय निष्कर्ष आहेत की समुदायात सतत सहभाग आहे आणि एक वोर्कशॉप चे असे दिसून आले आहे की दररोज सकाळी हा समुदाय आहे वोर्कशॉप त्यांच्या गृहनिर्माण प्रोजेक्टाचे विविध आस्पेक्टस भेटत आहे आणि शिकत आहे आणि पुढे कसे जायचे आहे आपण कार्य करीत असताना शिकण्याच्या उद्देशाने त्यांनी कार्य केले हे मुख्य आहे आणि मुख्य म्हणजे स्वतः वापरकर्त्यांनी त्यांच्या रिकव्हरीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि या पुरोगामी घरांचे थेट परिणाम काय आहेत 97 लोकसंख्या कव्हर केली गेली आहे नवीन रोजगार निर्माण झाले आणि राहणीमान सुधारले सामाजिक नेटवर्क मजबूत केले कारण त्यांनी एकत्र काम करणे सुरू केले आहे स्त्रियांच्या सहभागाचे सांस्कृतिक रूढी तोडल्या आहेत स्त्री ही एक मोठी मालमत्ता आहे आणि लोकल रेड क्रॉसच्या सक्रिय भूमिकेनुसार कॉन्स्ट्रुकशन आणि एल साल्वाडोर रेडक्रॉसच्या निर्णयाच्या दृष्टीने रिकव्हरी कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी लोक पुढे आले होते आणि पाच वर्षांनंतरही एखादी व्यक्ती आपल्या बागांना घरातील फॅब्रिकची देखभाल कशी करतात हे आपल्याला माहिती आहे हे दिसते कोणत्या अडचणी आहेत तुम्हाला माहिती आहे प्रत्येक प्रोजेक्टात त्यांची घसरगुंडी दोन टप्प्यात समुदाय शोधण्याची अडचण होईल कारण ते जे काही करतात त्या वस्तू खरेदी करण्यासाठी काही लोक घेऊ शकतात आणि मग ते एकत्रितपणे कुठेतरी करत असत किंवा काही फंड्स जमा करण्याचे दर्शविते आणि त्याचा प्रोजेक्टाच्या विशिष्ट मुदतींवरही परिणाम झाला आहे आणि कार्यकाळ आणि मालकी याबद्दल आम्ही इतर गोष्टींबद्दल चर्चा केली जमीनीच्या मालकीबाबत कायदेशीर कार्यपद्धती ज्यात थोडा वेळ लागला आणि अभ्यासाचा निष्कर्ष आहे की समुदायाकडून सक्रिय सहभाग घेणे हा एक व्यवहार्य पर्याय आहे कारण या अभ्यासक्रमाच्या बर्याच प्रकरणांमध्ये हे अधिक फ्लेक्सिबल आहे जे आपण अभ्यास करीत आहोत तो एक सहभाग सहभाग आणि सहभाग आहे कुटुंबे आपली आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतील आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा केली जात आहे की त्यांनी स्वत ला व्यवस्थित केले आहे म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे आणि देश संस्कृती आणि त्याचे जीवन यांचे विस्तृत ज्ञान एक सर्वोपरि आहे म्हणून एखाद्याने विश्वास विकसित केला पाहिजे अशा लोकल समुदायांसह कार्य करणे आवश्यक आहे आणि उर्वरित भागातील फक्त एक भाग वापरकर्त्यांनी विकसित केला आहे आणि प्रोजेक्ट राबविण्यासाठी लागणारा वेळ कसा अनुकूलित करायचा कुटुंबांमध्ये देखरेखीची अतिशय हौशी पातळी कशी असते यावरील काही प्रतिबंध आहेत तुम्हाला माहिती आहेच कारण ते कदाचित बिल्डींग्सीच्या पार्श्वभूमीवरुन उभे नसावेत सोसिअल प्रोमोटरांची भूमिका महत्त्वपूर्ण महत्त्व होती कारण त्यांचा समुदाय आणि रेडक्रॉस यांच्यात विश्वास वाढला होता लोकलांना सोसिअल आणि टेकनिकदृष्ट्या प्रशिक्षण दिले गेले होते त्यांना एक प्रकारची रोजगाराची संधी दिली की ते कुशल व्यक्ती म्हणून कार्य करू शकू म्हणून कार्य करू शकतात म्हणूनच अल साल्वाडोर प्रकरणातील काही समज आणि हे कोल्ड कोर बिल्डींग्सीच्या दृष्टीकोनातून पुरोगामी गृहनिर्माण पद्धतीकडे कसे गेले आणि समुदाय त्या प्रक्रियेत कसे गुंतले आहेत ते समजून घेण्यातील ही काही माहिती आहे मी आशा करतो की हे आपल्याला मदत करेल खूप खूप धन्यवाद